आज मी बॅटन प्लेट्सबद्दल चर्चा करणार आहे बांधताना बॅटन प्लेट्सचा वापर केला जातो

वरच्या भागांमध्ये अक्षीयरित्या भारित अक्षीय कॉम्प्रेशन लोड असतो तर बॅटन प्लेट्स यापेक्षा वेगळे लेसिंग लेसिंग प्लेट्स इन्क्लाइन्ड पद्धतीने ठेवल्या जातात बॅटन प्लेटच्या बाबतीत बॅटनच्या पट्ट्या स्तंभाच्या अक्षाला लंब ठेवल्या जातात याचा अर्थ जर स्तंभ उभे असतात तर बॅटनच्या पट्ट्या त्याला लंब असतात म्हणजे आडव्या पध्तीने ठेवली जाईल आता बॅटनच्या पट्ट्या सामान्यतः आत ठेवल्या जातात दोन्ही बाजूंना समान अंतराने सर्वसाधारणपणे आपण समान अंतर आणि प्राधान्य देत नाही दोन्ही बाजूंना एकाच स्थितीत आपण बॅटन प्लेट्स प्रदान करतो आणि बॅटनची किमान संख्या स्तंभाच्या लांबीच्या पट्ट्या किमान 3 असतील तर कोडल तरतुदीत बरोबर म्हटले आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे बॅटन प्लेट साधारणपणे वापरली जाईल जेव्हा फक्त अक्षीय कॉमप्रेशन तयार केलेल्या स्तंभावर कार्य करत आहेत तर त्या ठिकाणी आपण सामान्यतः बॅटन प्लेट्स वापरा परंतु जेव्हा कॉम्प्रेशन मेंबर मध्ये एक्सेंट्रिसिटी चित्रात येते तेव्हा हे पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करत नाही तर अशा परिस्थितीत आपल्याला लेसिंग मेंबरसाठी जावे लागेल तर आज माझी चर्चा बॅटन मेंबर वर होईल आणि बॅटन मेंबर च्या बाबतीत आपल्याला माहिती आहे याचा अर्थ आपल्याला काही गोष्टींबद्दल काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे जसे की एक आहे बॅटन मेंबर ची लांबी किती असेल बॅटन मेंबर ची खोली किती असेल आणि त्याची जाडी किती असेल या 3 गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील ज्याचा अर्थ परिमाण बॅटन मेंबर मग आपल्याला 2 बॅटन मेंबर मधील अंतर जाणून घ्यावे लागेल त्यानंतर बॅटन um आणि मुख्य मेंबर यांच्यातील संबंध त्यामुळे जोडणी होऊ शकते दोन प्रकारची बोल्ट जोडणी किंवा वेल्ड जोडणी असावी तर जॉइंट वर कोणते फोर्स येत आहेत की आपल्याला गणना करावी लागेल आणि मग आपल्याला बोल्टची संख्या किती असेल हे शोधावे लागेल बोल्ट कसे ठेवले जातील तर सर्व तपशील योग्यरित्या पूर्ण केले जाऊ शकतात तर आपण या कलमात दिलेल्या काही सामान्य आवश्यकतांकडे येऊया 800 2007 कलम 7 7 मध्ये हे दिले आहे की मी फक्त या कलमातून जातो जे मी येथे कलम क्रमांक आह 7 1 असे लिहिले आहे या कलमात असे म्हटले आहे कीबॅटनच्या 2 मुख्य घटकांपासून बनलेल्या कॉम्प्रेशन मेंबर कडे शक्यतो त्यांचे 2 मुख्य घटक असावेत समान क्रॉस सेक्शनचे घटक आणि त्यांच्या मुख्य अक्षाबद्दल सममितीयपणे डिस्पोज्ड केले जाते व्यवहार्य संपीडन सदस्याची लंब अक्षांविषयी बॅटनच्या प्रतलापर्यंत जिरेशनची त्रिज्या असावी प्रतलातील अक्षांविषयीच्या जिरेशनच्या त्रिज्येपेक्षा कमी नाही याचा अर्थ आपण आधी चर्चा केल्याप्रमाणेउदाहरणार्थ जर आपण 2 विभाग प्रदान केले तर या प्रकरणात चॅनेल विभाग एकामागुन एक येतील आता हे अशा प्रकारे पुरवावे लागेल की R y y आणि R x x सर्वात जास्त होतील बहुतेक समान किंवा आर वाय वाय थोडा जास्त असावा तर कारण आपण मूल्य बदलू शकत नाही R x x R x x चा सर्व प्रकरणांसाठी समान असेल म्हणजे सर्व प्रकरणांसाठी या 2 मधील अंतर आणि जर आपण या 2 R y y मधील अंतर वाढवले तर मूल्य वाढेल तर आर वाय वाय वाढवावे लागेल अशा प्रकारे की दोन्ही अक्षांमधील सामर्थ्य कमी अधिक प्रमाणात समान होते आता पुढील कलम 7 बिंदू 7 बिंदू 1 3 मध्ये असे म्हटले आहे की बॅटन मी आधी सांगितलेल्या गोष्टी आणि बिंदू सदस्यांच्या प्रत्येक टोकाला एकमेकांच्या समोर ठेवावेत जेथे सदस्य त्याच्या लांबीमध्ये राहिला असेल आणि शक्य तितके अंतर ठेवले जाईल आणि प्रमाणानुसार संपूर्ण अधिकारात आणि बॅटनची संख्या अशी असेल की एका केंद्रापासून दुसऱ्या केंद्रापर्यंतच्या त्याच्या वास्तविक लांबीच्या आत सदस्याला किमान 3 तळांमध्ये विभागले जाते याचा अर्थ त्याच्या लांबीच्या बाजूने किमान 3 बॅटनची संख्या पुरवावी लागेल आणखी एक विचार लक्षात ठेवला पाहिजे की ते प्रभावी स्लेंडरनेस गुणोत्तर आहे या प्रकरणात बॅटन सदस्यांच्या प्रभावी स्लेन्डरनेसचे प्रमाण 10 ने वाढवले जाईल टक्केवारी तुम्हाला आठवते की लेसिंग सदस्याचे प्रभावी स्लेन्डरनेस गुणोत्तर काय असेल तर बॅटन सदस्याच्या बाबतीत ते 10 टक्केवारी असेल तर हे काही कोरल प्रोफेशन आहेत जे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे आता क्लॉज 7 पॉईन्ट7 पॉईन्ट 2 आपण पाहू शकतो की बॅटनची आडवी शियर 2 50 टक्के मानली जाते अक्षीय बल तर त्याचा देखील विचार केला पाहिजे तर लेसिंगसारखेच प्रणाली बॅटन सदस्यावरील लॉन्जिट्युडिनल शिअर अक्षीय संकुचिततेच्या 2 50 टक्के म्हणून येईल पुढे बॅटनच्या सदस्यावरील लॉन्जिट्युडिनल शिअर म्हणतात की V L मी असे म्हणू शकतो की याचा अर्थ असा मानला जाऊ शकतो की आपण व्ही भागिले N s म्हणून गणना करू शकतो तर बॅटनला प्रतिकार करावा लागतो V L चा लॉन्जिट्युडिनल शिअर आणि V c चा मोमेंट बाय 2 एन आता व्ही म्हणजे काय व्ही हा आडवा आहे शिअर शक्ती आणि सी हे बॅटनचे केंद्र ते मध्य अंतर आहे लॉन्जिट्युडिनल सी हे केंद्र आहेबॅटन रेखांशाच्या मध्यभागी अंतर म्हणजे असे म्हणतात की समजा 2 विभाग आहेत तेथे आपण येथे 1 बॅटन आणि येथेच दुसरे बॅटन देत आहोत त्यामुळे 2 बॅटनचे मध्य ते मध्य अंतर हे सी बरोबरचे मूल्य असेल आणि एन ही संख्या आहे बॅटनची समांतर विमाने तर एका विशिष्ट ठिकाणी बॅटनची किती समांतर विमाने आहेत उंची दिली गेली आहे की ती संख्या एन असेल आणि एस ही किमान आडवी असेलबोल्ट समूहाच्या केंद्रबिंदूमधील अंतर किंवा वेल्डिंगच्या वेल्डिंग जोडणीमधील अंतर बॅटनला मुख्य सदस्याशी जोडणे बरोबर आणि व्ही मी आधीच सांगितले आहे तर व्ही मी शोधू शकतो बाहेर V c भागिले Ns आणि M हे किमान च्या बरोबरीचे असेल प्रत्येक जोडणीवर M हा क्षण असेल ते V c भागिले 2 N च्या बरोबरीचे असेल आणि मी पुन्हा सांगतो की ते किमान आडवे असेल बोल्ट गटाच्या केंद्रबिंदूमधील अंतर उजव्या बाजूस बॅटनला जोडत आहे मुख्य सदस्य तर अशा प्रकारे आपण V नंतर V L आणि नंतर M चे मूल्य मोजू शकतो आता बॅटन सदस्यांचा वापर करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील त्यापैकी एक म्हणजे बॅटन प्लेट्स बॅटन सदस्यांना शक्य तितके सममितीने प्रदान करावे लागेल सममितीने आणि दोन्ही टोकांवर आपण बॅटनच्या उजव्या बाजूच्या बॅटनच्या पट्ट्या पुरवल्या पाहिजेत सदस्याच्या दोन्ही टोकांना आपल्याला बॅटन राईट किंवा टायपलेट प्रदान करणे आवश्यक आहे म्हणून हे प्रदान केले गेले पाहिजे की हे बॅटन ज्या ठिकाणी मेंबर आहे त्या ठिकाणी प्रदान केले गेले पाहिजे त्याच्या लांबीनुसार सांगा की आपल्याला देखील लक्षात ठेवावे लागेल आणि आणखी एक गोष्ट मी आहे ज्याची पुनरावृत्ती मी केली आहे की बॅटनची संख्या अशी असावी की मेंबर कमीतकमी 3 मार्गांमध्ये विभागलेले नाही तर समजा मी येथे एक बॅटन दुसरी देत आहे येथे बॅटन करा तर मला किमान 3 मार्ग प्रदान करावे लागतील आणि त्यांचे अंतर असावे आणिते एकसमान प्रमाणात म्हणजे हे अंतर एकसमान आणि किमान असावे 3 बॅटनची तरतूद करावी लागेल आता बॅटनच्या परिमाणाकडे येऊया त्यामुळे बॅटनची जाडी बॅटनची लांबी आणि बॅटनची खोली कशी शोधायची तर जेव्हा जाडी मी येत आहे ज्याचा उल्लेख कलम 7 3 बॅटनची किमान जाडीमध्ये आहे t मिनिमचा अर्थ किमान 50 ने a i बाय 50 असा मानला जाऊ शकतो iम्हणजे काय i म्हणजे अंतर आतील बहुतेक जोडणाऱ्या रेषांच्या दरम्यान ज्याला रिवेट किंवा बोल्ट किंवा वेल्डमुख्य मेंबरला लंब असतात याचा अर्थ जर मी बॅटनसह मुख्य मेंबर शी अशा प्रकारे जोडले त्यामुळे हे आता बॅटन आहे कदाचित आपण बोल्ट बरोबर जोडू शकतो तर i काय असेल रिवेट किंवा बोल्टच्या सर्वात आतील जोडणाऱ्या रेषा असतील आणि हे बरोबर असेल आणि किमान जाडी 50 ने i पेक्षा जास्त असेल मग आपल्याला बॅटनची खोली बॅटनची खोली शोधावी लागेल तर प्रभावी खोली होईल हे बोल्ट गटांच्या मध्य ते मध्य अंतर असू द्या म्हणजे अगदी टोकदार बोल्ट ही प्रभावी खोली असेल आता ही प्रभावी सखोलता अशा प्रकारे घेतली जाईल की d हे किमान 0 75 a पेक्षा मोठे असावे जेथे a हे मेंबर चे मध्यवर्ती अंतर आहे a हे मध्यवर्ती अंतर आहे तर a i आणि a भिन्न आहेत हे एक मेंबर मधील मध्यवर्ती अंतर असेल तर हे बरोबर आहे आता त्यामुळे बॅटनची खोली यापेक्षा जास्त असावी 0 75 a हे मध्यवर्ती बॅटन मध्यवर्ती बॅटनसाठी आहे तर d पेक्षा मोठा असावा मध्यवर्ती बॅटनसाठी 0 75 aआणि ते n बॅटनसाठी n बॅटनसाठी a पेक्षा मोठे असावे ते a पेक्षा मोठे असावे याचा अर्थ बॅटनची खोली शेवटी जास्त असावी बॅटन तथापि दोन्ही मी घेऊ शकतो जर मी येथे d म्हणून घेतले तर ते समान असेल आणि कोणत्याहीकेस d 2 b पेक्षा मोठा असावाb ही बॅटनच्या प्रतलातील मेंबर ची रुंदी आहे याचा अर्थ हे b आहे b ही बॅटनच्या प्रतलातील मेंबर ची रुंदी आहे तर d हा 2b पेक्षा मोठा असावा तर अशा प्रकारे आपण बॅटनची खोली प्रदान करू शकतो त्यामुळे आपण काय म्हणू शकतो याचा सारांश असा की मध्यवर्ती बॅटनसाठी d 0 75 aअसेल आणि d जास्त असेल n बॅटनसाठी a पेक्षा आणि कोणत्याही परिस्थितीत d 2 b पेक्षा जास्त असावा तर हे आपल्याला राखावे लागेल आता आपण दोन बॅटनमधील बॅटनच्या अंतराच्या अंतराकडे येऊया कलम 7 3 मध्ये दिले आहे दोन बॅटनचे अंतर म्हणजे उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर हे एक बॅटन आहे आणि हे दुसरे बॅटन आहे आणि हे अंतर कोणत्या कोडमध्ये नमूद केले आहे त्याच्या संपूर्ण लांबीमध्ये शक्य तितका एकसमान असावा याचा अर्थ असा की जर ते खूप अर्थपूर्ण नसेल तर खूप आवश्यक आहे की आपण अंतर एकसमान बनवण्याचा प्रयत्न करू तर याला C स्पेसिंग म्हणतात त्यामुळे हा C अशा प्रकारे असेल कीC बाय RC किमान 0 7 लॅम्बडा पेक्षा कमी असावा आणि 50 पेक्षा कमी असायला हवे तर किमान RCमी शोधू शकतो किमान म्हणजे किमान वैयक्तिक विभागाच्या जिरेशनची त्रिज्या ठीक आहे तर जर RC किमान म्हणजे RC किमान या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट विभाग विचारात घ्यावा लागेल आणि मला अंतर करावे लागेल अशा प्रकारे की ही अट पूर्ण होते C बाय RC किमान 0 7 लॅम्ब्डापेक्षा कमी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते 50 पेक्षा कमी असावे कारण स्थानिक लोक स्थानिक बक्लिंग मिटवतात मुख्य मेंबर अधिकार तर या अटी त्या अधिकाराची पूर्तता करतील मग अंतिम अटींचे कलम 7 4 मध्ये वर्णन केले आहे म्हणून मी सांगितले की अंतिम अटी रचना असतील म्हणजे जोडण्यांची रचना केली जाईल लाँजिट्युडिनल शिअर VL आणि मोमेंट M ठीक ज्याची गणना आधी केली गेली आहे त्यामुळे अंतिम परिस्थितीसाठी आपल्याला VL आणि M शोधावे लागतील मग आपल्याला स्ट्रेंथ शोधावे लागेल जर आपण वेल्ड जोडणीचा विचार केला तर वेल्डच्या भागाची लांबी किती आहे स्ट्रेंथ आणि त्यावर येणारा फोर्स काय आहे त्या शेवटच्या भागावर तेव्हा मला सापडेल वेल्डची लांबी बाहेर काढा त्याचप्रमाणे बोल्टसाठी मी फोर्सेस किंवा स्ट्रेसेस काय आहे हे शोधून काढेन क्षणामुळे आणि लॉन्जिट्युडिनल शियरमुळे बोल्टमध्ये येणे आणि मग आपल्याला शोधावे लागेल आपण देऊ करणार असलेल्या बोल्टची संख्या इतकी वाहून नेण्यासाठी पुरेशी आहे का हे शोधून काढा लोड करा किंवा बरोबर नाही आणि या कलमात असे म्हटले आहे की वेल्डसाठी जोडणी लॅप 4 टी पेक्षा जास्त असायला हवी बरोबर ही एक गोष्ट आहे आणि मग एकूण प्रत्येक बॅटनवर वेल्डची लांबी बॅटनच्या काठावर वेल्डची एकूण लांबी जास्त असावी D बाय 2 पेक्षा बरोबर मग बॅटनच्या प्रत्येक काठावर वेल्डची लांबी यापेक्षा कमी असावी आवश्यक असलेल्या वेल्डच्या एकूण लांबीच्या एक तृतीयांश आणि कॉलमच्या आडव्या अक्षासह परत वेल्ड मी स्लाइडमध्ये येत आहे जे 4T पेक्षा कमी असावे जे स्पष्ट करेल बरोबर मी ज्याची चर्चा करत होतो ती म्हणजे लॅप त्यापेक्षा जास्त व्हायला हवी 4 T आणि बॅटनच्या काठावरील वेल्डची एकूण लांबी D बाय 2 झाली पाहिजे जेथे D एकूण आहे बॅटनची खोली आणि बॅटनच्या प्रत्येक काठावरील वेल्डची लांबी एकापेक्षा कमी असावी वेल्डची तिसरी एकूण लांबी आवश्यक आहे जी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल आणि वेल्ड परत करावी लागेल स्तंभाच्या आडव्या अक्षासह 4 T पेक्षा कमी असावे तर बॅटन मेंबर ची रचना करताना कलम 7 4 मध्ये आपल्याला हेच देण्यात आले आहे वेल्ड जोडणीसह आपल्याला लक्षात ठेवावे लागेल आणि हे स्पष्ट होईल की आपण ते कधी करू पुढील व्याख्यानात आपण काही उदाहरण पाहू आता सारांशित करण्यासाठी ज्या गोष्टींवर मी चर्चा केली आहे त्या पुढच्या काही स्लाइड्स मी आता दाखवणार आहे बॅटन सदस्याच्या रचनेसाठी आपण कोणत्या पायऱ्या पद्धतशीरपणे पार पाडणे आवश्यक आहे ते पाहू जेणेकरून बॅटनच्या मेंबर ची रचना करता येईल तर जर मी एक एक करून पायऱ्यांवर आलो त्यामुळे पहिली पायरी म्हणजे आपण काय करू आपण येथेच आडवा भाग शोधू खरे तर जेव्हा आपण बॅटन मेंबर ची रचना करणार आहोत किंवा आपण वर्क आऊट साठी काही उदाहरण पाहणार आहोत बॅटन मेंबर ची रचना केल्यावर आपल्याला काही स्टेप्स चे पालन करावे लागेल अन्यथा आपण योग्यरित्या करू शकत नाही आणि आपण संगणकावर देखील एक प्रोग्राम लिहू तर टप्प्याटप्प्याने आपल्याला त्यातून जावे लागेल म्हणून मी काही पायऱ्या दिल्या आहेत ज्या अनुसरण केले जाऊ शकते आणि नंतर आपण रचना पद्धतशीरपणे शोधू शकतो तथापि समजा मी ही पहिली पायरी दिली आहे ती पायरी दोन आणि पायरी दोनमध्ये असू शकते कदाचित पहिल्या टप्प्यात असेल जे बदलले जाऊ शकते तथापि मी कालक्रमानुसार प्रस्ताव मांडत आहे येथे पायऱ्या जेथे पहिल्या पायऱ्यांमध्ये मी येथे V चा आडवा भाग 2 5 म्हणून मोजणार आहे अक्षीय शक्तीची टक्केवारी बरोबर तेव्हा मी VL लाँगीट्युडिनल शियर आणि मोमेंट मोजत आहे VL हे Vc बाय Ns च्या बरोबरीचे आहे आणि M हे Vc बाय 2N च्या बरोबरीचे आहे तर आपण ट्रान्सवर्स शिअर च्या परिमाणावरून VL आणि M ची गणना करू शकतो मग मी करू शकतो प्रभावी पातळ आवश्यक लॅम्बडा ईची गणना करा जे त्यापेक्षा 10 टक्के जास्त असेल स्तंभाची वास्तविक आवश्यक पातळी तर स्तंभासाठी प्रभावी स्लेंडर आवश्यक आहे प्रभावी स्लेंडर आवश्यक अधिकार मिळविण्यासाठी तयार केलेल्या स्तंभात 10 टक्क्यांनी वाढ केली जाईल ते 1 1 गुणिले लॅम्बडा आहे आता तिसऱ्या टप्प्यात आपण मोजमाप शोधू शकतो उदाहरणार्थ आपण म्हणतो त्या विभागाचे अंतर समजा जर आपण चॅनेल विभाग वापरला तर आपण विशिष्ट विभाग आकारासाठी गेजची दिशा काय असेल ते शोधू शकतो आणि मग आपण दोन बोल्टमधील बोल्टच्या मध्यभागी असलेले अंतर शोधू शकतो अंतर ठीक आहे जे बॅटनच्या परिमाणांची गणना करण्यासाठी आवश्यक मूल्य आहे तर तिसऱ्या टप्प्यानंतर आपण काय करू शकतो बॅटनमधील अंतर शोधण्यासाठी आपण प्लेट्स मध्ये जाऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला या अटीतून c चे मूल्य मोजावे लागेल c बाय Rc किमान 50 पेक्षा कमी किंवा 0 7 लाम्बडा पेक्षा कमी असावे तर त्यातून आपण c चे मूल्य शोधू शकतो जे काहीच नाही परंतु दोन बॅटन प्लेट्समधील अंतर आणि आपल्याकडे आहे हे लक्षात ठेवण्यासाठी की किमान तीन बॅटनची संख्या स्तंभ लांबीच्या बाजूने दिली जावी आता पाचव्या टप्प्यात आपण याचा आकार शोधू बरोबर तर बॅटनचा आकार शोधण्यासाठी म्हणजे आपण खोलीची लांबी शोधू आणि जाडी तर प्रथम आपण प्रभावी खोली शोधू जे S बार प्लस असेल 2 गुणिले c y y ही प्रभावी खोली आहे आणि ती 2 b पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जेथे b हे आहे उजव्या बाजूच्या विभागाची फ्लॅंज रुंदी मग या D पासून एकूण खोली D शोधता येते अधिक 2 E E हे काठावरील अंतर आहे एकूण खोली म्हणजे जर मला बॅटनचे मेंबर जोडलेले दिसले तर एका स्तंभासह आपण हे एकूण खोली म्हणून शोधू शकतो आणि हे E आहे आणि हे D आहे तर एकूण खोली D अधिक 2 E असेल जेथे E हे काठावरील अंतर आहे मग बॅटनची एकूण लांबी येथून दुसऱ्या टोकापर्यंत असेल आणि ती असेल अंतर अधिक 2 b जेथे b ही बॅटनच्या प्रतलातील फ्लॅंजची रुंदी किंवा मेंबर ची रुंदी आहे बरोबर तर बॅटनची लांबी आढळू शकते आणि बॅटनची जाडी 50 असेल जेथे आपण पूर्वी गणलेल्या साधनांचा विचार केला आहे जे आतील दरम्यानचे अंतर आहे बोल्ट किंवा रिवेट बरोबर तर बॅटनची जाडी एक म्हणून आढळू शकते 50 जेथे a हे आतील बोल्टमधील अंतर आहे म्हणजे येथून दुसऱ्या ठिकाणी जाणे उदाहरणार्थ जर मी येथे पुन्हा प्रदान केले तर हे आणि ही बॅटनची लांबी आहे तर बॅटनची जाडी 50 असेल तर एकदा याची गणना केली की आपण पुढील पायरीसाठी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मध्यवर्तीसाठी खोलीची गणना बॅटन वेगळे असेल तर मध्यवर्ती बॅटनसाठी प्रभावी खोली तीन चतुर्थांश असेल त्या S चा चौथा भाग अधिक 2 Cyy उदाहरणार्थ असे म्हटले तर जर 2 चॅनेल विभाग असतील तर ते मागे मागे ठेवले जातात आणि जर हे C y y असेल आणि हे S आणि C y y असेल तर बरोबर प्रभावी खोली यापैकी तीन चतुर्थांश असेल ही मध्यवर्ती बॅटनसाठी आहे लक्षात ठेवा कोणत्याही बॅटनसाठी हे असे असेल आणि एकूण खोली तशाच प्रकारे आपण डी अधिक 2 ई शोधू शकतो जेथे E हे S अंतर आहे आणि बॅटनची लांबी S अधिक 2 B असेल B हे एक प्लेनची रुंदी आहे ठीक आहे आणि बॅटनची जाडी पूर्वीच्या a बाय 50 सारखीच असेल जिथे a हा आतील बोल्ट रिवेट किंवा वेल्डमधील अंतर आहे तर बॅटनची जाडी ही पुढील आहे अंतिम जोडणीची रचना स्टेप 7 ही शेवटची पायरी असेल जिथे अंतिम जोडणीची रचना केली जाईल लाँजिट्युडिनल शिअर आणि मोमेंटच्या गणना केलेल्या मूल्याचा प्रतिकार करण्यासाठी बॅटन प्रणालीसाठी त्यामुळे आपण पहिल्या टप्प्यात लाँजिट्युडिनल शिअर आणि मोमेंट मोजला आहे आता या आधारावर या शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी आपण बॅटन प्रणालीच्या अंतिम जोडण्यांची रचना करू तर यास्टेप्स आहेत ज्या बॅटन प्रणालीची रचना करण्यासाठी वापरल्या जातील त्यामुळे या व्याख्यानात जर आपण काही विशिष्ट वैशिष्ट्ये शिकलो यावर चर्चा केली तर सारांशात काय अर्थ आहे बॅटनच्या परिमाणानुसार आणि त्याचे अंतर त्यानुसार मोजले गेले आहे कोडल तरतुदी आणि कोड यांनी आपण प्रदान केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काही मार्गदर्शक तत्त्वे आ स्टेप्स निश्चित केली आहेत आणि आपण गणना केली आहे म्हणजे ट्रान्सवर्स गणना कशी करायची ते आपण पाहिले आहे शिअर नंतर लाँजिट्युडिनल शिअर आणि बॅटन प्लेटवर मोमेंट आणि नंतर आपल्याला रचना करणे आवश्यक आहे या मोमेंट चा आणि लाँजिट्युडिनल चा प्रतिकार करण्यासाठी वेल्ड किंवा बोल्ट वापरून अंतिम जोडणी जोडली जाते शिअर बरोबर आणि पुढच्या व्याख्यानात आपण एका उदाहरणातून जाऊ ज्याद्वारे ते होईल बॅटनची रचना कशी करायची हे स्पष्ट केली